मागील काही सत्रांमध्ये आपण स्टेटमेंटचे विश्लेषण अभ्यासले तर आपल्याकडे शिपिंग कॉर्पोरेशन प्रकरणाचा अभ्यास करणारा तपशील आहे तुलनात्मक सामान्य आकार तसेच ट्रेंडची गणना करत आहोत आणि मग आपण गुणोत्तर मोजण्यासाठी गेलो तर हेवेल्स लिमिटेड साठी आपण प्रथम शिल्लक स्टेटमेंट्स प्रमाण मोजले आहे तीन महत्वाचे गुणोत्तर एक म्हणजे करंट रेशो क्विक रेशो आणि तिसरे म्हणजे डेब्ट ईक्विटी रेशो तर आपण एनपी रेशो म्हणून लोकप्रिय कर म्हणून निव्वळ नफा म्हणून गणना केली आहे कर गुणोत्तर आधी निव्वळ नफा आणि ईबीआयडीटीए किंवा कॅश ऑपरेटिंग नफा गुणोत्तर हे तुम्हाला स्पष्ट आहे का आता आपण केस सुरू ठेवू आणि नफा तोटा खाते मधील एक आकृती आणि बॅलन्स शीट मध्येील एक आकृती निवडलेल्या रिटर्न आणि अॅक्टिव्हिटी संबंधित गुणोत्तरांची गणना करण्याचा प्रयत्न करू तर आता तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट तयार ठेवाव्या लागतील आता या सर्व नफ्यामध्ये प्रथम विक्रीची टक्केवारी म्हणून मोजली जाते परंतु त्या गुंतवणुकीवर नफा जाणून घेण्यात आपल्याला रस असतो ज्याला परतावा गुणोत्तर म्हणतात म्हणून आपण इक्विटीवरील रिटर्न गणना करण्यासाठी प्रयत्न करू जे आरओई म्हणून लोकप्रिय आहे तुम्हाला फॉर्म्युला आठवत आहे का फक्त स्टेटमेंट्स तपासा तर ईक्विटी समभागधारकांसाठी हा परतावा आहे जो करा नंतर नफा आहे तर आपण अंतिम नफा घेऊ आणि बॅलन्स शीट मध्ये विभागून आपण एकूण भागधारकांचा निधी घेऊ मी ते पुन्हा करतो तर करा नंतरचा नफा भागिले शेअरधारकांचा फंड तर टक्केवारी नुसार आपल्याला 0 27 अधिक चांगले समजले जाते याचा अर्थ मालक किंवा भागधारकांच्या बाबतीत 27 टक्के नफा आहे 22 वरून 27 चांगला बदल झाला आहे तुम्ही बँक एफडीकडून मिळणाऱ्या 8 9 टक्के सामान्य रिटर्न्सची सहज तुलना करू शकता तर निश्चितच चांगला परतावा आहे परंतु त्याहूनही जास्त परताव्यास संधी असू शकते आता दुसरा उपाय आरओआय याला रिटर्न ऑन इनव्हेस्ट्ड किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल असेही म्हणतात तर सूत्र काय आहे करा नंतर नफा घेण्याऐवजी आपण करा पूर्वी नफा घेऊ आणि यासाठी आपण काही व्याज खर्च असल्यास व्याज उत्पन्न जोडणार आहोत आता पुन्हा येथे आपण पीबीटी घ्यावा की अपवादात्मक वस्तूंपूर्वी नफा घ्यावा वास्तविक अपवादात्मक वस्तू आधी नफा मिळवणे अधिक अर्थपूर्ण आहे कारण आपण व्यवसायाच्या फायद्याची गणना करण्याचा प्रयत्न करीत आहात अपवादात्मक वस्तू नियमितपणे पुनर्प्राप्त होत नाहीत आपण पाहू शकता की 202 ही एक मोठी रक्कम आहे तर आपण 711 साठी जाऊ जो अंक मध्ये आहे आपण ते कंसात ठेवू कारण करापूर्वी आणि अपवादात्मक वस्तूंपेक्षा हा नफा आहे यामध्ये वित्त खर्च जो व्याज आणि अशा प्रकारच्या किंमती जोडा हा एक अंश आहे आणि त्यास बॅलन्स शीट पासून विभाजित करा आपल्याला भागधारकांचा निधी आणि कर्ज घेण्याचे आहे तर आपण जे करत आहोत त्या परिमाणात आपण कर घेण्यापूर्वी अपवादात्मक वस्तूंपेक्षा नफा घेणार आहोत वित्त खर्चाची भर घालू आणि संप्रदायामध्ये मालकांना पहिले कर्ज घेतले आहे तर आपल्याला 27 टक्के मिळाले आणि तिन्ही वर्षांत ते कमीतकमी 27 टक्क्यांवर स्थिर आहे आपण येथे प्रामुख्याने पाहू शकता की केवळ करांच्या प्रभावामुळे थोडासा बदल झाला होता तर हे आरओई आणि आरओआय होते आता कृती गुणोत्तर मोजण्याचा प्रयत्न करू तर कंपनी आपली मालमत्ता किती कार्यक्षमतेने वापरत आहे हे जाणून घेणे तर आपण बॅलन्स शीटवर जाऊ बॅलन्स शीट मध्ये आपल्याकडे निश्चित मालमत्ता आहे आपण त्यांची विक्रीशी तुलना करू कदाचित नफा तोटा खाते कडून हे सोपे आहे कारण आपल्याला येथे विक्रीचा आकडा मिळाला आहे हे निश्चित मालमत्ता उलाढाल गुणोत्तर म्हणून ओळखले जाते तर सामान्यत आपण एकूण ऑपरेटिंग रेव्हेन्यूसाठी कार्य करू आणि एकूण निश्चित मालमत्तेद्वारे ते विभाजित करू तर आपण ते 5 02 घेत आहात आपण ते टक्केवारीत रूपांतरित करू वास्तविक नाही याचा काही अर्थ नाही कारण ही संख्या बर्याच वेळा आहे याचा अर्थ असा की आपण वर्षामध्ये 5 वेळा उत्पन्न मिळवण्यासाठी आपली मालमत्ता वापरत आहात कालावधीत आपल्याला तो कमीत कमी स्थिर असल्याचे आढळेल जरी त्यांचा नफा महसूल हळूहळू वाढत असला तरी स्थिर मालमत्ता देखील हळू हळू वाढत आहेत तरी कमी अधिक प्रमाणात स्थिर मालमत्ता उलाढाल प्रमाण आहे आता आपण इतर प्रकारच्या उलाढालीचे प्रमाण देखील काढू शकतो मी त्यांना येथेच ठेवतो एक म्हणजे Total Assests Turnover टॅट म्हणजे एकूण मालमत्ता उलाढाल प्रमाण तर आपण एकूण कमाईची तुलना करू आणि सर्व मालमत्त्तेच्या एकूण भागासह त्याचे विभाजन करू आता स्वाभाविकच प्रमाण कमी झाले आहे कारण पहिल्या प्रमाणानुसार म्हणजेच एफएटी आपण फक्त निश्चित मालमत्ता घेतली आता आपण सर्व मालमत्ता घेतली आहे तर आपण पाहू शकता की तुलना करणे कमी आहे हे प्रमाण कमी आहे ते किंचित खाली जात आहे परंतु ते कमीतकमी स्थिर आहे तर अशा प्रकारच्या कामकाजाच्या भांडवलाच्या प्रकारच्या मालमत्तेचा थोडासा उपयोग होतो आपण यादीतील उलाढालीचे प्रमाण मोजू शकतो तर इन्व्हेंटरी उलाढालीसाठी एकूण ऑपरेटिंग रेव्हेन्यू जे इन्व्हेंटरीच्या व्हॅल्यूने 6 93 किंवा 0 70 7 5 आणि 6 91 आहे तर हे कमी अधिक प्रमाणात स्थिर आहे यादी च्या वापराच्या कार्यक्षमतेत थोडीशी वाढ झाली होती आता ती घसरली आहे आता आपण ते दिवसांच्या संख्ये मध्ये रूपांतरित करू इच्छिता हे इन्व्हेंटरी वेग म्हणून ओळखले जाते आपण तसे करण्याचा प्रयत्न करूया सूत्र काय आहे दिलेल्या इन्व्हेंटरी टर्नओव्हरवरुन आपण फक्त 1 टेक बदलू शकतो आणि नंतर त्यास 365 ने गुणाकार करू शकतो तर हे दिवसांच्या बाबतीत आहे तर ते 52 दिवस होते नंतर ते 42 दिवसावर आले आता पुन्हा 52 दिवस झाले आहेत तर याचा अर्थ असा की कोणतीही यादी 52 दिवस कंपनी कडे राहील त्याच प्रकारे हे कर्जदारांसाठी आणि इतर मालमत्तांसाठी देखील केले जाऊ शकते आता आपण अधिक गुणोत्तरांची गणना करू शकतो परंतु आपण कर्जात जाणार नाही आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या आणखीन दोन प्रकरणाचा विचार करणार आहोत जिथे आपण जास्त प्रमाणात गुणोत्तर मोजू आत्ताच गणना केली गेलेल्या अन्य दोन महत्त्वाचे गुणोत्तर समजून घ्या एक ईपीएस आहे सूत्र काय आहे आपण आधी यावर चर्चा केली आहे तुम्हाला आठवते का ते प्रति शेअर मिळवित आहे तर आपण या कालावधी साठी नफा किंवा तोटा घेऊ आणि शेअर्सच्या संख्ये नुसार विभाजित करू तर इथे तुम्ही पाहू शकता की Earning Per Share इपीएस मध्ये 38 वरून 7 पर्यंत घसरण झाली आणि नंतर ती आता 11 45 वर गेली आहे कमी जास्त प्रमाणात स्थिर असलेल्या शेअरचे भांडवल तुम्ही तपासू शकता तर आपण येथे पाहू शकता की कंपनीद्वारे गणना केल्या नुसार हे ईपीएस आहे कोणतेही प्रलंबित वॉरंट वगैरे नाहीत तर ईपीएस आणि मूलभूत ईपीएस अधिक किंवा कमी समान आहेत पहिल्या दोन वर्षांत इक्विटी शेअरचा लाभांश स्थिर होता चालू वर्षात त्यांनी लाभांश 374 पर्यंत वाढविला आहे आणि लाभांकावर हा कर आहे तर त्यांनी टक्केवारी म्हणून ईक्विटी लाभांश देखील मोजला आहे त्यांच्या नाममात्र भांडवलाच्या टक्केवारी नुसार तर पूर्वी हे 300 टक्के होते आता ते वाढवून 600 टक्के केले आहे आपण आधीच दिलेला ईपीएस त्यांच्या लाभांशांची गणना करू शकतो आणि आपण त्यांच्या देय रेशोसाठी जाऊ शकतो लाभांश देय प्रमाण आता हे करण्याचे दोन मार्ग आहेत एकतर आपण ईपीएसद्वारे डीपीएससाठी जाऊ शकतो परंतु सध्या आपल्याकडे डीपीएसचा आकडा नाही परंतु आपल्याला एकूण लाभांश माहित आहे तर आपण काय करू शकतो म्हणजे संपूर्ण लाभांश घेऊन त्या उपलब्ध नफ्यात विभागून द्या जो कंपनीच्या इक्विटी लाभांश म्हणजे कालावधीसाठी नफ्याने विभागलेला तर तुम्ही टक्केवारीत 52 रूपांतरित आहात तर आपण पाहू शकता की आधीची कंपनी त्यांच्या नफ्यातील 40 टक्के वितरण करीत होती आता नफा वाढला आहे परंतु त्यातील लाभांश दुप्पट झाल्यामुळे वितरणाची टक्केवारी 52 टक्क्यांवर गेली आहे उच्च किंवा कमी प्रमाण असणे चांगले आहे का तेथे चांगले किंवा वाईट काहीही नाही परंतु उच्च गुणोत्तर म्हणजे कंपनीने अधिक नफा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे कमी गुणोत्तर म्हणजे आपला अर्थ असा आहे की कंपन्या कमी वितरण करतात परंतु स्वतःच्या वाढीसाठी नफा टिकवून ठेवतात तर हे कंपनीच्या रणनीतीवर आणि त्यांच्या योग्य संधींवर अवलंबून आहे म्हणून आपण येथे काही महत्त्वपूर्ण गुणोत्तर मोजले आहेत आता पुढच्या समस्येमध्ये आपण विशिष्ट कंपनी काढण्यासाठी आणि त्या कंपनीचे विविध पैलू शोधत अधिक तपशीलवार गुणोत्तर शोधू दरम्यानच्या टाइलमध्ये मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला दिलेली रेशो स्टेटमेंट्स आणि आपण आधीच चर्चा केलेल्या विविध समस्यांमधून जा नफा परतावा तसेच क्रियाकलापांची विविधता मोजली तर आपण खर्चाचे प्रमाण बघूया तर हे आपले नफा आणि तोटा खाते आहे आपल्याला खर्चाची संख्या मिळाली आहे विशेषतः मोठा खर्च हा वापरल्या जाणार्या साहित्याचा खर्च आहे तर उपभोगलेल्या सामग्रीची किंमत किती टक्केवारी आहे हे जाणून घेणे आपल्या दृष्टीने हितकारक असेल तर खर्च अनुपातचे सूत्र हे विशिष्ट खर्चाचे प्रमाण आहे जे विक्री द्वारे विभाजित केलेले आहे या प्रकरणात आपल्याला ऑपरेशन्सपासून मिळणारा महसूल माहित असल्याने आणि आपल्याला इतर कार्यकारी महसूल देखील देण्यात आला आहे तर आपण संपूर्ण कार्यकारी महसूल देखील हरू शकतो तर एकूण ऑपरेटिंग रकमेच्या टक्केवारी म्हणून वापरल्या जाणार्या मटेरियलची किंमत शोधू आपण त्याला मटेरियल कंझ्युम रेशो कॉस्ट म्हणतो त्याप्रमाणे आपण त्यास कोणतेही योग्य नाव देऊ शकता तर ते 0 52 आहे जर आपण ते टक्केवारीत रूपांतरित केले तर ते अधिक चांगले समजते तर आपण हे पाहू शकता की हे कमीतकमी स्थिर आहे 52 89 नंतर 53 15 आणि 53 95 नफा तोटा खाते मध्ये इतर कोणतीही मोठी खर्चीची वस्तू नाही सर्वात मोठा खर्च हा वापरलेल्या वस्तूंचा होता तर त्याच गोष्टीची आवश्यकता आहे ज्यायोगे आपण इतर वस्तूंचा दुवा साधू शकतो परंतु तरीही आपण आणखी एक आयटम जोडू शकता जो कर्मचारी लाभाचा खर्च प्रमाण आहे तर ती वाढलेली तीन वर्षांच्या कालावधीत आपण पाहू शकता हे जवळपास 7 टक्के आहे पूर्वी हे प्रमाण 5 28 टक्के होते तर हे महत्त्वाचे खर्च प्रमाण होते आता कॅश फ्लो स्टेटमेंटवर जाऊ रोखीच्या प्रवाहात रोख प्रवाहांचे तीन प्रकारात वर्गीकरण झाले आहे तर त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑपरेटिंग क्रियाकलापांवरील रोख रक्कम तो किती टक्के आहे हे पाहूया तर ऑपरेटिंग क्रियाकलापांमधून मिळकत होणारी टक्केवारीची रोकड आता ऑपरेशन्स किंवा एकूण ऑपरेटिंग रेव्हेन्यूकडून महसूल घेणे आमच्यासाठी तर्कसंगत आहे तर आपण संपूर्ण ऑपरेटिंग रेव्हेन्यू घेऊ आपल्याला 0 09 मिळेल तर एकूण ऑपरेटिंग महसूल 5436 होता आणि त्या रोख पैशाची रोख रक्कम आमच्यावर विविध प्रकारचे खर्च होते व्यवसायाच्या हाती आलेली अंतिम रोख टक्केवारी नुसार 0 9 होती ती 9 64 होते तर आपण येथे थोडीशी आकृती पाहू शकता मार्च 14 मध्ये जे 13 टक्के होते ते 11 टक्के होते आणि आता ते 9 6 टक्के आहे तर ऑपरेटिंग रकमेच्या टक्केवारी प्रमाणे ऑपरेशन्समधील रोख प्रमाणात घट आहे ऑपरेटिंग नफ्यापासून निव्वळ रोख रक्कम ऑपरेटिंग नफ्याशीही जोडता येते तर जर तुम्ही नफा तोटा खाते कडे गेलात तर आपल्याला अपवादात्मक आणि विलक्षण वस्तूंपेक्षा नफा झाला आहे जर आपण वित्त खर्च जोडला तर आपल्याला व्याज आणि कराच्या आधी नफा मिळेल तर आपल्याला 72 टक्के मिळतात तर ज्या नफ्याबद्दल आपण अहवाल देत आहोत त्यापैकी 72 टक्के व्यवसायासाठी ऑपरेशन मधून रोख रक्कम उपलब्ध आहे तिथेही तुम्हाला एक दिसेल पूर्वी ते 100 पेक्षा जास्त होते नंतर ते 90 टक्के झाले आणि आता ते 72 आहे याचा अर्थ असा आहे की आता कमी रक्कम ही रोख रक्कम म्हणून समजली जात आहे जी व्यवसायाचे मूल्य फारच सकारात्मक नाही त्याप्रमाणे आपण काही रोख प्रवाह प्रमाण मोजू शकता अर्थात बहुतेक महत्त्वाचे गुणोत्तर नफा तोटा खाते च्या बाजूला आहेत जेथे नफा तोटा खाते वर भिन्न प्रकारचे प्रमाण मोजले जाऊ शकते तर आपण येथे थांबू नमस्ते धन्यवाद